हे व्याख्यान सुरु करण्यापूर्वी एक सांगतो की DC सर्किटसाठी आपण इतके अनेक विविध प्रकारची गणिते सोडवत आहोत परंतु जेव्हा आपण AC सर्किटकडे वळू तेव्हा ही संख्या कमी असेल कारण त्यावेळी संयुक्त म्हणजेच कॉम्प्लेक्स संख्यांचा समावेश असेल आणि अशी गणिते सोडवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो परंतु DC सर्किटसाठी शिकलेल्या सर्किट नियम व सिद्धांताचे मूळ तत्व AC सर्किटमध्येही तेच राहते केवळ अधिकतम पॉवर हस्तांतरणाचा सिद्धांत मॅक्झिमम पॉवर ट्रान्स्फर थेरम maximum power transfer theorem वेगळा आहे तो आपण नंतर पाहणार आहोत तर आता आणखी एक प्रश्न पाहू ह्या बाबतीत आकृतीत दाखवलेल्या सर्किटमधील i1 आणि i2 च्या किंमती मेश अनालिसिस वापरून शोधायच्या आहेत तर ह्या आकृतीत एक 50 V चा सोर्स आहे आणि एक 10V चा सोर्स आहे आणि हे i1 आणि i2 आहेत आणि हा एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे आणि येथे 30 i1 आणि येथे i2 आहे आपल्याला i1 आणि i2 च्या किंमती मिळवायच्या आहेत तर पूर्वीप्रमाणेच आपण KVL समीकरणे लिहिली तर मूलतः आपण असे पुढे सरकलो तर येथे मेश 1 आहे आणि येथे मेश 2 आहे तर आपण असे पुढे सरकलो तर आपण KVL सहज लिहू शकतो मेश 1मध्ये क्लॉकवाईज फिरताना प्रथम 50 नंतर 10 i1 20 i1आणि आपण i1 च्या दिशेने पुढे सरकत आहोत हा i2 आहे त्यामुळे ह्या दिशेतील रिझलटन्ट करंट त्यामुळे 10 आणि ह्या लूप मध्ये पुढे सरकताना प्रथम टोक लागते म्हणून 30 i2 0 तर हे असेल एक समीकरण हे पुढे दिलेले आहे परंतु हे एक समीकरण झाले ह्याचप्रमाणे मेश 2 मध्ये KVL वापरून आपण ह्याच पद्धतीने लिहू शकतो ह्या 5 Ω रेजिस्टरपासून सुरुवात करून पुढे सरकल्यास हा 5 i2 आहे आणि नंतर 10V चे टोक प्रथम लागते म्हणून 10 नंतर येथे देखील असे फिरताना 30 i1 येतो ह्या दिशेने फिरताना हा आहे i2 आणि विरुद्ध दिशेने i1 आहे त्यामुळे वरच्या दिशेने जाणारा हा आहे म्हणून 10 0 अशी समीकरणे लिहिताना माझे काही विसरत नाही अशी आशा आहे तर दोन समीकरणे मिळाली आणि त्यावरून आपल्याला i1 आणि i2च्या किंमती मिळवायच्या आहेत तर मेश 1 कडे गेल्यास हे समीकरण अखेरीस i1 i2 5 असे होते आणि मेश 2 साठी ते 4 i1 3 i2 2 असे हे आहे मेश 1 साठी आणि हे आहे मेश 2 साठी हे सोडवल्यावर आपल्याला मिळते i1 13 7 A आणि i2 22 7 A पुढील गणित आहे आकृती 3 27 मधील सर्किटमधील 4 Ω रेजिस्टन्समध्ये खर्च झालेली पॉवर शोधून काढा 30V सोर्सने पुरवलेली पॉवर किती तर ह्या सर्किटमध्ये एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे 10 v1 आणि म्हणजे v1 हे वोल्टेज आहे आणि एक गोष्ट म्हणजे येथे पहा जेव्हा आपण सर्किटमध्ये वोल्टेज दाखवत असतो तेव्हा बाण वरच्या दिशेने असेल तर बाणाचे टोक असते आणि काहीच खूण नाही तेथे असे मानावे तर येथे बाण आहे आणि येथे हा आहे तर हा आणि हा आहे हे जरी सांगितले गेले नाही तरी येथे बाण आणि येथे काही नाही त्यामुळे येथे आणि येथे आणि हे 10v1 आहे म्हणजे हे v1 खरेतर हे वोल्टेज आहे आणि हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स 10 v1 असा दिलेला आहे असे असेल तेव्हा काय करायचे तर v1 च्या रूपात i1चे सूत्र लिहायचे हे कसे करायचे ते ह्या आधी आपण पाहिले आहे त्यामुळे प्रथम अशा प्रकारे KVL वापरू तर ह्या बाबतीत येथे असे दाखवल्याप्रमाणे जायचे नाही तर असे जायचे त्यामुळे काय होईल तर 5 i1 आणि v1चे हे टोक आहे म्हणून v1 आणि ह्याचे टोक प्रथम लागते म्हणून 30 बरोबर 0 याचाच अर्थ माझा i1 होईल 5 कारण आपल्याला i1चे सूत्र v1 च्या रूपात लिहायचे आहे दुसऱ्या रूपात v1 30 5 i1 मला वाटते v1चे सूत्र i1 च्या रूपात मांडले पाहिजे कारण आपल्याला i1 आणि i2च्या किंमती मिळवायच्या आहेत म्हणून v1 चे सूत्र ह्यावरून एक स्पष्ट झाले की फक्त येथे KVL वापरून 5 i1 v1 30 0 लिहिले ह्याची आवश्यकता होती कारण समीकरणे लिहिण्यापूर्वी आपण हे सर्व स्पष्ट करून घेऊ तर हे पुसून घेऊ आता हे काम झाले की म्हणजेच 5 i1 v1 30 अर्थात v1 30 5i1 लिहिल्यानंतर आता आपण मेश 1 साठी KVL वापरू असे केल्यास KVL कसा लिहायचा तर मी येथे लिहितो नंतर लिहिलेले आहेच 5 i1 येथे 10 i1 देखील आहे म्हणजेच 5 व 10 सिरीजमध्ये आहेत त्यामुळे मूलतः 15i1 नंतर हा करंट i1 ह्या दिशेमध्ये आहे i2 ह्या दिशेमध्ये त्यामुळे हा 1 त्यानंतर 10 v1 आणि नंतर येथे 30 0 हा झाला ह्या मेश 1 साठी KVL ह्याचप्रकारे मेश 2 साठी KVL वापरला तर आपण ह्याच पद्धतीने पुढे सरकू त्यामुळे ह्या बाबतीत आपण येथून सुरुवात करू येथून सुरुवात करून असे पुढे सरकले तर हा आहे 4 i2 नंतर येथे या हा 10 v1 v1 विशेषतः i1 च्या रूपात मिळवलेला आहे आणि वर सरकत म्हणून 1 गुणिले हा आहे i1 कारण करंट i1 अशा पद्धतीने फिरत आहे काही राहिले नाही अशी आशा आहे 0 हे आपले समीकरण 2 आहे हे स्वच्छ करू तर अशा प्रकारे मेश 1 साठी असे समीकरण मिळाले हे आधीच लिहिले होते सुलभ केल्यानंतर असे समीकरण 2 मिळते आणि येथे v1चे सूत्र घाला v1 30 5i1 येथे घाला त्यामुळे समीकरण i1 आणि i2 रूपात मिळेल ह्याच पद्धतीने आपण हे स्वच्छ केले आणि मेश 2 कडे गेलो KVL वापरला आणि येथे देखील v1 30 5i1 घातले तर हे समीकरण 51 i1 5 i2 300 असे होते आता ही दोन समीकरणे 3 व 4 सोडवा ही सोडवल्यानंतर आपल्याला मिळते i1 4 84 A आणि i2 10 64 A आणि 4 Ω रेजिस्टरमध्ये खर्च झालेली पॉवर 10 64 चा वर्ग गुणिले 4 म्हणून 453 25 W आणि 30V सोर्सने पुरवलेली पॉवर 30 4 84 म्हणून 145 2 W कारण हा सोर्स i1 करंट पुरवतो म्हणून 30V i1 म्हणजेच 30 4 84 त्याची किंमत 145 2 W आहे आता हे सोपे गणित घ्या आकृती 3 20 मध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये i2 ची किंमत शोधून काढा तर हे सर्किट आहे आणि आपल्याला i2 ची किंमत शोधून काढायची आहे हा करंट पहा हा खरेतर 5A आहे ह्याची दिशा अशी आहे परंतु आपण i1 ची दिशा अशी उलट घेतलेली आहे म्हणजे i1 खरेतर 5A आहे कारण i1 ह्या मार्गाने जात आहे असा क्लॉकवाईज जात आहे म्हणजेच ती ह्या 5A च्या उलट आहे म्हणून i1 5A आहे बाकी काही नाही त्यानंतर ह्या मेश साठी KVL वापरा तर आपण असे फिरलो तर हे 100 होते आता पुनः पुन्हा हे सांगण्याची गरज नाही तुम्हाला समजले आहे तर 100 10 गुणिले हा करंट i2 ह्या दिशेने आणि हा करंट i1 ह्या दिशेने त्यामुळे हे होते 10 गुणिले 5 गुणिले i2 कारण हा 5 Ω रेजिस्टन्स आहे हा 5 i2 बरोबर 0 परंतु i1 5A आपण i1 5 घातले की हे होते 100 10 i2 5 5i2 0 ह्यावरून आपल्याला i2 ची किंमत काढायची आहे तर ही आकडेमोड येथे दिलेली आहे तर ह्या साध्या गोष्टी आहेत तर खरेतर i2 103 A हे उत्तर आहे तर ह्याचप्रमाणे ह्या आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटमध्ये i1 i2 आणि i3 ची किंमत शोधून काढा तर ह्या बाबतीत प्रश्न पाहिला तर आपल्याला i1 i2 आणि i3 शोधायचे आहेत आणि येथे पाहिले तर ही एक मेश आहे आणि ही दुसरी मेश आहे आणि त्या दोहोंच्यामध्ये करंट सोर्स आहे त्यामुळे ही सुपरमेश तयार होते कारण ही एक मेश आहे आणि ही दुसरी मेश आहे आणि त्या दोहोंच्यामध्ये करंट सोर्स आहे त्यामुळे आकडेमोड करताना सुपरमेशपासून सुरुवात करावी लागेल तर येथे पाहिल्यास ह्या लूपमध्ये हा करंट असा घेतल्यास हा i2 आहे आणि अशा प्रकारे घेतल्यास ह्या दिशेत हा i1 आहे आणि 5A वरच्या दिशेने दाखवला आहे तर आता सूत्र कसे तयार करता येईल कारण येथे सुपरमेश तयार झाली आहे तर आपल्याला प्रथम काय करावे लागेल ज्यायोगे एक स्थिर समीकरण मिळेल कसे करायचे पहा कारण ही सुपरमेश असल्याने एक स्थिर समीकरण मिळेल प्रथम हे स्वच्छ करू KVL लिहिण्यापूर्वी हा एक नोड आहे नोड A त्यात i2 करंट आत शिरत आहे कारण खरेतर हा i2 क्लॉकवाईज फिरत आहे आणि हा 5A करंट वर जात आहे आणि हा i1 असा जात आहे तर येथे पाहिले तर i2 करंट नोड A मध्ये आत शिरत आहे आणि 5A व i1 दोघेही दूर जात आहेत तर i2 खरेतर 5 i1 किंवा i2 i1 5 हे आपल्याला सहज नोड A पाशी KCL वापरून मिळते आणखी एक सोपी गोष्ट म्हणजे हा i2 असा फिरत आहे आणि i1 अशाप्रकारे फिरत आहे हा i1 आहे हा 5A वरच्या दिशेने आहे त्यामुळे वरच्या दिशेने जाणारा करंट आहे हा i2 आणि i1 तर हा 5A वरच्या दिशेने आहे हा ही वरच्या दिशेने आहे म्हणून आपण थेट 5 असे लिहू शकतो आपल्याला जसे हवे तसे हे साफ करतो समीकरणे आपण नंतर लिहू प्रथम समजून घेतले पाहिजे आणि येथे ह्यामुळे सुपरमेश तयार होते त्यामुळे आपल्याला काय केले पाहिजे की आपल्याला KVL असा वापरावा लागेल हा करंट सोर्स वगळून मी सांगितल्याप्रमाणे तुटक रेषा तयार करा आणि नंतर गणित करा तर ही एक सुपरमेश आहे ह्यासाठी सहजपणे समीकरण लिहू शकाल ते कसे असेल हे मी तोंडीच सांगतो असे फिरलो तर येथे 2 कारण रिझल्टंट करंट ह्या दिशेने आहे तो आहे येथे तो म्हणून 2 4 10 आणि येथे आलात की i1 गुणिले 1 0 तर असे होईल ह्याचप्रकारे मेश 3 साठी मेश 3 साठी KVL वापरा तर सुपरमेशमध्ये KVL वापरला की आपल्याला हे समीकरण मिळते मी हे तुमच्यासाठी लिहिले आहे आणि मेश 3 साठी KVL वापरून पुन्हा हे समीकरण मिळते हे समीकरण 1 सुपरमेशसाठी आणि हे समीकरण 2 मेश 3 साठी तर नोड A पाशी KVL वापरा आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे i2 i1 5 हे समीकरण 3 आहे समीकरण 1 2 आणि 3 सोडवा त्याने आपल्याला मिळते i1 100 18 A i2 10 18 A and i3 80 54 A तर हे आहे उत्तर तुम्हाला स्वाध्याय म्हणून एक प्रश्न विचारतो ह्या करंट आणि वोल्टेज सोर्सने पुरवलेली किंवा शोषून घेतलेली पॉवर किती आहे हे शोधून काढा हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करा ह्यानंतर नोडल अनालिसिस विरुद्ध मेश अनालिसिस नोडल अनालिसिस केव्हा वापरायचा आणि मेश अनालिसिस केव्हा वापरायचा सामान्यतः नोडल अनालिसिस आणि मेश अनालिसिस दोघेही एखाद्या जटिल सर्किटच्या विश्लेषणासाठी पद्धतशीर उपाय सांगतात उदाहरणार्थ एखाद्या नेटवर्कमध्ये सिरीजमध्ये जोडलेले अनेक घटक असतील सुपरमेश असतील आणि वोल्टेज सोर्सेस असतील तर तेथे मेश अनालिसिस सोयीचा ठरेल आणि त्याचप्रमाणे एखाद्या नेटवर्कमध्ये समांतर जोडलेले अनेक घटक असतील सुपरनोड असतील आणि करंट सोर्सेस असतील तर तेथे नोडल अनालिसिस सोयीचा ठरेल असे आपण म्हणू शकतो परंतु खरा मुद्दा असा आहे की कोणत्या प्रकाराने समीकरणांची संख्या कमीत कमी राहील कारण समीकरणांची संख्या कमी असेल तर आकडेमोडीसाठी लागणारा वेळ कमी लागेल त्यामुळे नोडल अनालिसिस की मेश अनालिसिस कोणत्या प्रकारे समीकरणांची संख्या कमीत कमी राहील हे पाहिले पाहिजे निवडीमागे हाच खरा निकष आहे तर अखेरीस वोल्टेज हवे असेल तर नोडल अनालिसिस करा करंट हवे असतील तर मेश अनालिसिस परंतु दोन्ही बाबतीत समीकरणांची संख्या कोठे कमीत कमी राहील हे पहा तर हा झाला नोडल अनालिसिस आणि मेश अनालिसिसमधील फरक आता काही स्वाध्याय करा मी 10 प्रश्न देत आहे येथे नोडल पद्धत वापरून v1 आणि v2 शोधायचे आहेत उत्तरे प्रत्येक ठिकाणी उजवीकडे दिलेली आहेत येथे v1 2 V आणि v2 14V त्याचप्रमाणे उदाहरण 2 घ्या नोड वोल्टेज पद्धत वापरून प्रकरण 3 32 मधील आकृती 3 2 मधील सर्किट मधील v1 आणि v2 च्या किंमती शोधून काढा हे आणखी एक आहे त्यानंतर आणखी एक आकृती 3 3 नोडल अनालिसिस वापरून आकृती 3 3 मधील सर्किटमधील प्रत्येक सोर्सने पुरविलेली पॉवर शोधून काढा तर ही आहे आकृती तर आपल्याला प्रत्येक सोर्सने पुरविलेली पॉवर शोधून काढायची आहे त्यानंतर ही दिलेली उत्तरे आहेत अनुक्रमे 150 W 80 W आणि 144 W तर आकृती 3 4 मधील सर्किट मधील v1 आणि v2 च्या किंमती शोधून काढा तर येथे देखील v1 आणि v2 च्या किंमती शोधायच्या आहेत उत्तरे दिलेली आहेत सर्व उत्तरे बरोबर असतील अशी आशा आहे परंतु काही चुका आढळल्यास मला सांगा म्हणजे मी त्या दुरुस्त करीन उदाहरण 5 मध्ये आपल्याला आकृती 35 मधील सर्किटमधील v1 v2 v3 आणि I शोधायचे आहेत तर ही आहे आकृती 35 आणि v1 v2 v2 येथे आहे दुर्लक्ष करू नका v3 आणि I शोधायचे आहेत येथे थोडा फरक आहे उत्तरे दिलेली आहेत v2 हा रेफरन्स नोड नाही रेफरन्स नोडची पोटेन्शिअल 0V असते v2 ची किंमत 72 73 V आहे उत्तरे दिलेली आहेत उदाहरण 6 मध्ये नोडल अनालिसिस वापरून सर्किटमधील ix ची किंमत काढायची आहे म्हणून ix ची डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे आणि उत्तर दिले आहे ix 2 31A ह्याच प्रकारे गणित 7मध्ये उदाहरण 7 मध्ये मेश करंट तंत्र वापरून i शोधा खरेतर हा ix पाहिजे तो नोडल अनालिसिस आहे येथे ix पाहिजे ही दुरुस्ती आहे येथे x हा सफीक्स लिहा तर ह्याच आकृतीत आकृती 36 म्हणजे ही आकृती तुम्हाला शोधायचा आहे हा देखील ix आहे तर हे देखील 2 3 A आहे उत्तर तेच असणार आहे तर ही दुरुस्ती आहे तर हे तुम्ही सोडवा तर येथे नोडल अनालिसिस करायचा आहे तर तेच गणित येथे मेश अनालिसिसने करायचे आहे तुम्ही दोन्ही प्रकारे करायचे आहे नंतर 3 येथे आकृतीत दिलेल्या सर्किट मधील v1 v2 v3 शोधायचे आहेत येथे v1 v2 v3 सर्व दाखविलेले आहेत आणि एक डिपेन्डन्ट आणि एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे 10A आणि 4ix असे हे दोन सोर्स आहेत तर सर्व उत्तरे दिलेली आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे प्रश्न 3 9 मध्ये मेश अनालिसिसने सर्किट मधील ix ची किंमत शोधून काढायची आहे येथेदेखील डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे आणि हा करंट ix आहे तर हा शोधून काढा आणि उत्तर दिलेले आहे ix 5A दिलेले आहे आता शेवटचं प्रश्न खरेतर माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत परंतु मी DC सर्किटसाठी केवळ 10 देत आहे AC सर्किटसाठी आणखी कमी संख्या असेल मेश करंट पद्धत वापरून ह्या सर्किट मधील 2 Ω रेजिस्टरला दिलेली पॉवर शोधून काढा तर हा आहे शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न मेश करंट पद्धत वापरून ह्या आकृतीतील सर्किट मधील 2Ω रेजिस्टरला दिलेली पॉवर शोधून काढा तर ही ती आकृती आहे ह्या आकृतीत दोन इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्सेस आहेत आणि एक डिपेन्डन्ट करंट सोर्स आहे तर ह्या सर्व गोष्टी मला वाटते येथे आकृती 3 37 मध्ये डिपेन्डन्ट करंट सोर्स कारण हा ix आहे तर येथे बदल करून 4I च्या ऐवजी 4ix लिहा ही दुरुस्ती करा ह्याचबरोबर हे प्रकरण संपलेले आहे आणि आपण पुढील प्रकरणाकडे वळू सविस्तर चर्चा झाली आहे अशी आशा आहे अनेक उदाहरणे सोडविली आहेत ती सर्व आणि सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतील अशी आशा आहे पुढील भाग आहे सर्किट थेरम चा खरेतर प्रकरण 3 मध्ये सर्किट थेरम पाहिले आहेत काही वेळेस KCL आणि KVL वापरले आहे आणि सर्किट अनालिसिस केलेले आहे मूळ संरचनेला धक्का लावल्याविना आपण ते केलेले आहे परंतु KCL आणि KVL नोडल आणि मेश अनालिसिस वापरून केलेल्या सर्किट अनालिसिसमधील मुख्य तोटा म्हणजे आपल्याला खूप मोठे जटिल सर्किट सोडवावे लागते आणि किचकट आकडेमोड करावी लागते त्यामुळे काळाच्या ओघात सर्किटची जटिलता हाताळण्यासाठी इंजिनिअर लोकांनी काही सर्किट सिद्धांत म्हणजेच थेरम तयार केले आणि अशा सर्किट थेरमला काही वेळेस थेविनीन थेरम आणि नॉर्टन थेरम म्हटले जाते हे थेरम लिनिअर सर्किटसाठी वापरता येतात आणि ह्या प्रकरणात आपण प्रथम सर्किट लिनिअरिटी ह्या संकल्पनेविषयी चर्चा करू त्याशिवाय आपण सुपर पोजिशन सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्स्फर साठी अट ह्या संकल्पनांविषयी चर्चा करू ह्या गोष्टी मी अधोरेखित केल्या आहेत तर सर्किट थेरममध्ये थेविनीन थेरम आणि नॉर्टन थेरम शिकू त्याशिवाय सुपर पोजिशन सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आणि मॅक्सिमम पॉवर ट्रान्स्फर साठी अट ह्या संकल्पनांविषयी चर्चा करू प्रथम DC सर्किटसाठी तर आपण लिनिअरिटीचा गुणधर्म पाहू तर हा एखाद्या घटकाचा असा गुणधर्म आहे की ज्यायोगे कारण आणि परिणाम यांमध्ये सरळरेषीय म्हणजेच लिनिअर नातेसंबंध असतो आपल्याला हे उच्च माध्यमिक वर्गाच्या भौतिक विज्ञानापासून फिजिक्स physics ठाऊक आहे की एखाद्या घटकाचा 'कारण आणि परिणाम यांमध्ये सरळरेषीय नातेसंबंध असण्याचा गुणधर्म लिनिअर गुणधर्म असणारे अनेक सर्किट घटक असले तरी ह्या प्रकरणात आपण आपली चर्चा केवळ रेजिस्टरपुरती मर्यादित ठेवणार आहे कारण आपण केवळ DC सर्किट हाताळत आहोत लिनिअरिटी गुणधर्म हा दोन गोष्टींचा संयोग आहे एक म्हणजे होमोजिनिटी गुणधर्म म्हणजेच स्केलिंग आणि दुसरा म्हणजे अडिटिव्ह गुणधर्म तर हा लिनिअरिटी गुणधर्म म्हणजे ह्या दोघांचा संगम आहे तर लिनिअरिटी गुणधर्म यासाठी काय लागते इनपुट म्हणजेच एक्सायटेशन हिला एखाद्या स्थिरांकाने गुणले तर आउटपुट लाही त्याच स्थिरांकाने गुणले जाते जेव्हा ओहमच्या नियमात Ohm's law v i R म्हटले जाते तेव्हा v ला एखाद्या स्थिरांकाने K ने गुणले तर वोल्टेज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तर KV KiR असे होईल तर हे सर्व आपण पाहू धन्यवाद